सर्वांचे स्वागत आहे टोटल कॉस्टिंग आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग यामधील फरक याबद्दल आपण शिकत आहोत आणि मागील वर्गात आपण एक लहान केस पहिली त्यात आपल्याला प्रॉडक्टच्या किंमतीत फरक आढळला आधी आपण पहिले की कंपनीच्या प्रॉडक्टची किंमत समजा ५ रुपये होती आणि आता ही किंमत ५ रुपये आहे आणि आम्ही प्रॉडक्ट ७ ५ वर विकत आहोत म्हणून आपल्याला असे वाटत आहे की आम्हाला प्रति युनिट 2 रुपये 50 पैसे नफा होत आहे परंतु प्रत्यक्षात आता या प्रॉडक्टची एकूण किंमत किती आहे जेव्हा आम्ही या प्रॉडक्टच्या एकूण किंमतीची मोजणी केली तेव्हा आम्हाला आढळले आहे की एकूण खर्च 11 675 आहे तर मी तुम्हाला ओव्हर कॉस्टिंग आणि अंडर कॉस्टिंगच्या समस्येबद्दल सांगत आहे हे उत्पादन मुळात अंडरकॉस्टेटेड आहे हे उत्पादन मूलत अंडर कॉस्टेड आहे म्हणून जर ते अंडर कॉस्ट केलेले असेल तर आपण त्याची योग्य किंमत काय असेल त्याबद्दल योग्य माहिती समोर येत नाही कारण जेव्हा आम्ही एकूण मोजणी करत आहोत जेव्हा कंपनीचे कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट म्हणून एकूण प्रॉफिट आणि लॉस अकाउंट किंवा कॉस्टशीट तयार करतो तेंव्हा या गोष्टी समोर येत नाहीत जेव्हा आपण कॉस्टशीट आधीच तयार केलेली असते आपण येथे कॉस्टशीट पाहिली तर कॉस्ट शीट असे सांगत आहे की या उत्पादनाची किंमत 5 रुपये आहे कारण येथे कॉस्ट अलोकेटिंग ची पद्धत सदोष आहे जेव्हा आपण येथे कॉस्ट अलोकेट करतो तेव्हा ही पद्धत सदोष आहे आपण डायरेक्ट मटेरियल कॉस्ट घेत आहोत ठीक आहे आपण डायरेक्ट लेबर कॉस्ट घेत आहोत परंतु जेव्हा आपण डायरेक्ट लेबरच्या केवळ 400 टक्के ओव्हरहेड कॉस्ट वाटप करीत आहोत तेव्हा आम्ही एक समस्या निर्माण करीत आहोत आणि आपण येथे फक्त 2 रुपये जोडत आहोत आपण येथे प्रति युनिट फक्त 2 रुपये जोडत आहात आणि आपण येथे किती ओव्हरहेड जोडत आहात 4000 रुपये परंतु या केस मधे टोटल ओव्हरहेड अमाऊंट किती आहे या आम्ही काम केलेल्या स्टेटमेंट मध्ये टोटल ओव्हरहेड अमाऊंट 17350 रुपये आहे आम्ही किती भरत होतो 4000 रुपये हे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर ही ओव्हरहेड किंमत 4000 रुपये आहे आणि प्रति युनिट 2 रुपये आहे ही किंमत जर पर युनिट आपण मोजले तर ते 2 रूपये येत आहे परंतु जर आपण येथे या रकमेबद्दल बोललो तर ही रक्कम 17350 म्हणून काम करत आहे आणि जर आपण ते डिव्हाईड केले टोटल अमाऊंट ने म्हणजेच 2000 युनिट्स तर ही रक्कम प्रति युनिट 8 रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे डिफेक्ट कुठे आहे डिफेक्ट कॉस्टिंग सिस्टममध्ये आहे ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम ही एबीसी इतकी चांगली नाही परंतु फक्त एक गोष्ट आहे ती खूपच गुंतागुंतीची सिस्टिम आहे तर जेव्हा तुम्ही येथे नफा मोजला असेल तेव्हा तुम्ही जेव्हा नफ्याची गणना करत असाल तेव्हा आम्हाला कळले की आमची किंमत 7 रुपये आहे आमची किंमत 5 रुपये आहे आमची विक्री किंमत 7 5 रुपये आहे आमची ग्रोस मार्जिन अडीच रुपये आहे म्हणुन आपण शेवटी 33 3 टक्के प्रॉफीट मधे आहोत 33 टक्के नफा पण खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल की एबीसीखाली तुमची किंमत इतकी आहे तुम्ही इतके प्रॉडक्ट विकत आहात तर परिस्थिती काय आहे आपण लॉसमध्ये आहोत आणि लॉस किती आहे आणि जर आपण ते 7 5 टक्केवारी म्हणून घेतले तर 55 7 टक्के तोटा होईल म्हणुन एकूण खर्च प्रणालीनुसार आपण 33 3 टक्के नफ्यात आहोत जेव्हा आपण या हिशेबानुसार मोजले तर आपण लॉस मधे आहोतएकूण लॉस म्हणून याचा अर्थ असा आहे की आता समस्या कोठे आहे कोणती सिस्टिम अधिक अचूक आहे ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम की ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम ऍबसॉरबशन बेस्डकॉस्टिंग सिस्टम म्हणते की आम्ही नफ्यात आहोत ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टम म्हणते की आपण तोट्याच्या स्थितीत आहोत तर योग्य सिस्टम अचूक ओव्हरहेड्स वाटप करण्याचा योग्य मार्ग त्याद्वारे विविध उत्पादनांच्या ओव्हरहेडच्या एकत्रिततेनुसार वितरण करणे आणि नंतर त्यात किंमत वाढविणे टोटल कॉस्टिंग सिस्टिमच्या तुलनेत हे बरेच चांगले आहे हयाला डायरेक्ट लेबर च्या 400 टक्के घेतले तर ती सदोष सिस्टिम आहे त्या कारणास्तव हे प्रॉडक्ट अंडर कॉस्टेड आहे हे प्रॉडक्ट अंडर कॉस्टेड असणं अडचण आहे कारण जेव्हा आपण असे म्हणता की ते 5 रुपये आहे तेव्हा हे अंडर कॉस्टेड आहे हे ओव्हर कॉस्टेड नाही ते अंडर कॉस्टेड आहे आणि जेव्हा हे अंडर कॉस्टेड आहे याचा अर्थ असा आहे की आपण हे प्रॉडक्ट लॉस मध्ये बाजारात विकत आहात आपण मारुतीला हे प्रॉडक्ट लॉस मध्ये विकणे शक्य आहे आम्ही सर्व प्रॉडक्टचे कॉस्ट स्टेटमेंट हे शोधण्यात सक्षम नाही की जेव्हा आपण टोटल तयार करता परंतु जेव्हा आपण ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम चे अनुसरण करुन कॉस्टशीट तयार करीत असाल तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की होय आम्ही नफ्याच्या स्थितीत आहोत परंतु खरं तर ह्या प्रॉडक्ट ची इनडायरेक्ट कॉस्टची एकूण रक्कम फिक्स्ड ओव्हरहेडस हे खूप जास्त आहे एकूण 3300000 पैकी जे संपूर्णपणे सर्व प्रॉडक्टसाठी फर्मसाठी घेण्यात आले होते ते खूपच जास्त आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे डिफेक्ट आहे आम्ही अगदी स्पष्टपणे पाहिले आहे की जेव्हा आम्ही टोटल कॉस्टिंग सिस्टिमची किंमत मोजतो आणि आपण पाहिलेल्या ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमनुसार आपण किंमतीची गणना करता तेव्हा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमच्या अंतर्गत टोटल कॉस्टिंग सिस्टिम अंतर्गत नफा मिळवणारे उत्पादन बेस्ड कॉस्टिंग सिस्टम आणि डायरेक्ट मटेरियल कॉस्टचे वाटप करणे ही समस्या नाही कारण ती डायरेक्ट अलोकेशन करण्यायोग्य आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्टचे वाटप करणे ही समस्या नाही ती डायरेक्ट अलोकेटबल आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले विविध प्रॉडक्ट्स ना व्हेरिएबल डायरेक्ट कॉस्ट चे अलोकेशन करणे ही समस्या नाही परंतु फिक्स्ड कॉस्टचे अलोकेशन करणे ही एक समस्या आहे तर आपण येथे पाहिलेला डिफेक्ट आपण त्यामध्ये किती कॉस्ट दर्शवित आहोत आम्ही या प्रकरणात येथे फक्त पूर्णपणे किंमत दर्शवितो फिक्स्ड ओव्हरहेड कॉस्ट किती आहे इनडायरेक्ट कॉस्ट 2 रुपये आहे म्हणून आम्ही म्हणत आहोत की 2 5 ही मटेरियल कॉस्ट आहे 50 पैसे ही म्हणजे लेबर कॉस्ट आहे 2 रुपये ओव्हरहेड कॉस्ट आहेत आणि शेवटी तुमची टोटल प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये आहे म्हणून आता आपण जोडिफेक्ट पकडला आहे आपण एबीसी अंतर्गत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू आणि आपण शोधत आहोत की प्रॉफिटच्या स्थितीचे रूपांतर ग्रॉस लॉस मधे झाले आहे ही एक मोठी हानी आहे आणि फर्म मारुती उद्योग लिमिटेडला 7 टक्के तोटा देऊन प्रॉडक्ट विकत आहे म्हणजे एक प्रॉडक्ट ज्याची किंमत 11 675 आहे आम्ही हे प्रॉडक्ट मारुतीला 7 5 रुपये दराने विकत आहोत आणि आम्हला नफा झाला याचा आम्हाला आनंद झाला आहे म्हणून या प्रश्नाचे पहिले उत्तर म्हणजे मारुतीच्या या प्रकल्पाच्या विस्तारासाठी जाण्याची ऑफर आम्ही नाकारली पाहिजे जोपर्यंत ते किंमत वाढवत नाहीत आपण संपूर्ण कॉस्टिंग सिस्टीम पुन्हा पाहावी आपण ग्राहकाशी चर्चा केली पाहिजे मारुती उद्योग लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांनी मारुती उद्योगाशी या समस्येबद्दल चर्चा केली पाहिजे आणि त्यांना ते सांगायलाच हवे की आम्ही तुम्हाला 7 5 रूपयांवर विकू शकत नाही कारण आमची स्वतःची उत्पादन किंमत 11 675 रुपये आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला किंमत कमी करायची असेल तर आपण कमीतकमी पैसे द्यावे आम्हाला 12 रुपये याचा अर्थ असा की सध्याच्या तुलनेत त्यांना आम्हाला 4 रुपये आणि 50 पैसे अधिक द्यावे लागतील आणि जर आपण किंमत 12 रुपये पर्यंत वाढवत असाल तर ते ठीक आहे परंतु जर आपण किंमत कमी केली नाही तर आम्ही तुम्हाला या किंमतीवर विकू शकणार नाही किंवा आम्ही प्रोडकशन वाढवू शकणार नाही तर याचा अर्थ असा निर्णयांचा पुनर्विचार करणे आणि त्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे कारण ऍक्चुअल कॉस्ट वेगळी आहे सेलिंग प्राईस वेगळी आहे प्रॉडक्ट अंडरकॉस्ट आहे अर्थातच जर कॉस्टिंग सिस्टिम सदोष असेल तर प्रॉडक्टची किंमत दोषपूर्णरित्या निर्धारीत असेल आणि काय होत आहे ते समोर येत नाही कारण आम्ही उत्पादनानुसार उत्पादन शोधू शकणार नाही किंवा कदाचित भिन्न प्रॉडक्ट्सच्या इनडायरेक्ट कॉस्टच्या वास्तविक खर्चानुसार परंतु आता आम्ही टोटल कॉस्टशीट ही एबीसी कॉस्टशीटमध्ये रूपांतरित केले आहे त्यात वास्तविक फरक समोर येत असल्याचे आम्हाला आढळले आहे आणि आम्हाला मारुतीशी या समस्येवर चर्चा करण्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि कंपनीला सांगावे लागेल मारुतीला सांगावे की आम्ही ह्या किंमतीवर विकू शकणार नाही एकतर आपल्याला किंमत वाढवावी लागेल किंवा त्याबद्दल आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल किंवा आमची कॉस्टिंग सिस्टिम वेगळी असल्यामुळे आम्हाला आमच्यासाठी दुसरा खरेदीदार शोधावा लागेल तर पहिल्या प्रश्नाचे हे उत्तर आणि हा स्पष्ट फरक आहे मागील वर्गांमध्ये जेव्हा आपल्याशी एबीसीच्या वैचारिक भागावर चर्चा केली गेली की ऑर्गनायझेशनची एकूण किंमत असलेल्या एबीसी ऍक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणजे आमच्याकडे तीन घटक आहेत एक म्हणजे टोटल इनडायरेक्ट कॉस्ट डायरेक्ट कॉस्ट ही कोणतीही अडचण नाही इनडायरेक्ट कॉस्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल या प्रकरणात इनडायरेक्ट कॉस्ट आहे 3300000 बरोबर मग आपल्याला हे शोधून काढावे लागेल की 3300000 खर्च कशा प्रकारे विभाजित केला जातो विविध ऍक्टिव्हिटीजला कसा विभाजित केला जातो जसे की क्वालिटी कंट्रोलसाठी ते 800000 डिस्ट्रिब्युट केले गेले आहे प्रॉडक्शन शेड्युलींगसाठी 50000 रुपये दिले आहेत सेटअप बदलण्याची किंमत 600000 रुपये आहे शिपिंगची किंमत 300000 रुपये आहे शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन 50000 रुपये आणि मशीनिंगची किंमत 1500000 रुपये आहे बरोबर तर एकूण किंमत 3300000 रुपये इतकी आहे आणि आम्हाला ती शोधायची होती एकूण ड्रायव्हर्स म्हणून जेव्हा आम्हाला एकूण ड्रायव्हर्सची संख्या आढळली तेव्हा आम्हाला आढळले की एकूण उत्पादन खरडलेले आहे एकूण संख्या ड्रायव्हर्स म्हणजे 10000 रुपये म्हणजे 10000 उत्पादने मग आपण याबद्दल बोलता की उत्पादन पूर्ण झाले आणि आम्ही येथे बदलत आहोत आम्ही येथे पाहिले की त्यासाठी लागणारा खर्च ड्रायव्हर हे शेवटचे एक उत्पादन वेळापत्रक होते आणि सेटअपची संख्या बदलली होती आपण प्रोडक्ट्सच्या उत्पादनासाठी सेटअप 500 वेळा बदललेले आहे म्हणूनच आम्ही एकूण ड्रायव्हर्सची संख्या तितकी घेतली आहे म्हणूनच 500 केवळ या उत्पादनासाठी नाहीत एकूण आहेत नंतर पुन्हा सेटअप 500 वेळा बदलला जाईल म्हणून सेटअप ड्रायव्हर देखील तसाच राहील या प्रकरणात जेव्हा आपण शिपिंग कॉस्टबद्दल बोलतो तेव्हा शिपिंग ही एकूण रक्कम आहे जी युनिट पाठविलेल्या एकूण कंटेनरची संख्या 60000 होती मशीन अवर्स बद्दल बोलायचे झाल्यास येथे 10000 मशीन अवर्स आहे म्हणजेच सहाय्यकाकडून एकूण 10000 मशीन अवर्सचा वापर झाला आहे म्हणजेच ही संपूर्ण कंपनीमधील संपूर्ण कामकाजाद्वारे कंझ्युम केलेल्या ड्रायव्हर्सची एकूण संख्या आहे म्हणजे आपल्याला एकूण ऍक्टिव्हिटी कॉस्ट हे 10000 तर आपण त्या युनिट किंमतीसाठी मोजले आहे जेव्हा प्रति युनिट किंमतीची गणना केली जाते या प्रकरणात या प्रॉडक्ट च्या बाबतीत स्क्रॅप केलेल्या एकूण उत्पादनांची संख्या 120 आहे इतकीच किंमत या प्रॉडक्ट च्या किंमतीशी जोडली पाहिजे इतर कोठेही नाही आणि मग आम्ही क्वालिटी कंट्रोल ची कॉस्ट किंवा क्वालिटी चेक कॉस्ट ची गणना केली आहे जी 9600 आहे येथे आलेली सर्वात जास्त किंमत म्हणजे सेटअप बदलण्यासाठी आहे म्हणजे या क्वालिटी कंट्रोल नंतर दुसरे सर्वात जास्त म्हणजे सेटअप बदलणे म्हणजे मशीनची किंमत 4800 आणि जेव्हा आम्ही मोजली तेव्हा प्रति तास मशीनची किंमत तिसरी सर्वात मोठी 2250रुपये आहे म्हणून जर तुम्ही गणना केली तर याचा अर्थ तुम्हाला या प्रकरणात इंडिरेक्ट कॉस्ट सर्वात आधीशोधणे आवश्यक आहे ह्या केस मध्ये ती 3300000 आहे परफॉर्म होणाऱ्या ऍक्टिव्हिटी ची संख्या टोटल ड्रायव्हर्स ची संख्या तुम्हाला ओळखावे लागेल आणि नंतर ड्राइवर कॉस्टची गणना करावी लागेल जी पुढील स्टेप आहे त्यानंतर आपल्याला तो प्रोडक्ट शोधावा लागेल ज्यावर प्रश्न निर्माण झाले आहे आपल्याला शोधून काढावे लागेल की किती तास त्या प्रोडक्टसाठी खर्च होत आहेत हे कॉस्ट ड्रायव्हर्स वापरत आहेत म्हणून आम्हाला ते घ्यावे लागतील आणि नंतर पर युनिट कॉस्ट आणि पर ड्रायव्हर कॉस्ट यांच्या संख्येचा गुणाकार करावा लागेल या प्रॉडक्टद्वारे कंझ्युम होणार्या ड्रायव्हर्सची केवळ टोटल इंडिरेक्ट कॉस्टच कॅलक्युलेट करावी लागेल आणि या केस मध्ये आपण डायरेक्ट कॉस्ट मध्ये इंडिरेक्ट कॉस्ट ऍड केले आहे ते म्हणजे 5000 रुपये ही मटेरियल कॉस्ट लेबर कॉस्ट होती 1000 एकूण आमची किंमत मोजावी लागत होती आणि काही सिस्टिम चा वापर करून आम्ही ती किंमत पूर्ण केली म्हणून आम्ही येथे पाहिले की ही किंमत आमच्यापर्यंत येणारी टोटल कॉस्ट होती म्हणजेच 17350 आहे ही एकमेव इंडिरेक्ट कॉस्ट आहे 17350 मटेरियल कॉस्ट 5000 आणि लेबर कॉस्टस 1000 आहे तर आम्ही येथे टोटल कॉस्ट मोजली ती 23350 आहे आणि आम्ही किती युनिट्स बनवत आहोत 2000 युनिट्स ज्याची आम्ही मॅन्युफॅक्चअरिंग करीत आहोत तर किंमत प्रति युनिट एकूण खर्च 11 675 आला आणि आता जुनी किंमत 6 675 आहे याचा अर्थ असा की आपण प्रॉडक्ट सेल करीत नाही म्हणजे जेव्हा आम्ही टोटल कॉस्टिंग सिस्टिम गणना केली आणि आता आम्ही मोजलेली किंमत ही एबीसी किंमत एकूण खर्च प्रणाली किंवा शोषण खर्च प्रणालीनुसार मोजल्या जाणार्या किंमतीच्या दुप्पटपेक्षा अधिक आहे तर याचा अर्थ असा आहे आणि जेव्हा आपण त्याची किंमत विक्री किंमतीशी 11 675 तुलना करीत असाल तर याचा अर्थ विक्री किंमत 7 5 तास खर्च अचूक किंमत 11 675 आहे म्हणून आम्ही नफा मिळवण्याऐवजी आमचे एकूण उत्पन्न 33 33 टक्के इतकेच फरक पाहिले आहेत आपण लॉस च्या स्थितीत आहोत आणि लॉस प्रॉफिट पेक्षा जास्त आहे आणि तो म्हणजे 55 3 टक्के किंवा ग्रॉस लॉसच्या जवळजवळ 67 टक्के आहे तर हा लॉस फक्त प्रॉडक्ट च्या अंडर कॉस्टिंगच्या समस्येमुळे उद्भवला आहे आपण त्याची किंमत कशी देऊ शकता आणि शेवटी आमचे प्रॉफिट कमावून देणारे प्रॉडक्ट आम्ही लॉस मध्ये सेलिंग करत आहोत आणि शेवटी म्हणजे हे उत्पादन इतर उत्पादनांच्या नफ्यावर खात आहे पण ते चित्र समोर येत नाही कारण एकूण नफा आणि तोटा तुमच्यासाठी आहे तयार करणे हे एकत्रीत स्टेटमेंट आहे आणि एकदा ते कॉंसॉलिडॅटेड स्टेटमेंट झाल्यावर आपल्याला प्रॉडक्ट परीस कॉस्ट शीट शोधण्यात सक्षम नाही आम्ही जेव्हा आपण तयारी करतो आणि ते देखील एकूण कॉस्टिंग सिस्टीमवर उत्पादननिहाय तयार करूनही एकूण खर्च तेथे प्रतिबिंबित होत नाही आणि जेव्हा आपण एबीसीनुसार ही किंमत मोजता तेव्हा प्रत्यक्षात किंमत प्रॉडक्ट वाईस प्रतिबिंबित होते म्हणून आपण या फर्ममधील सर्व प्रोडक्ट्ससाठी हे करत असल्यास उदाहरणार्थ सर्व प्रोडक्ट्स तयार करीत असताना 10000 युनिट्स स्क्रॅप झाले याचा अर्थ ते किती युनिट्स बनवित आहेत 3300000 ही इनडायरेक्ट कॉस्ट आहे म्हणूनच जर त्या संपूर्ण गोष्टी तपासून पुन्हा कराव्यात तर ओवर कॉस्टिंग आणि अंडर कॉस्टिंगची समस्या सोडविली जाईल वास्तविक किंमत पृष्ठभागावर येईल आणि कदाचित अशी शक्यता आहे की बर्याच उत्पादनांचा सध्याच्या परिस्थितीत तोटा होत आहे तर ते नफा कमावणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये रुपांतरित होऊ शकतात का आणि कंपनीची एकूण नफा आणि कामगिरी सुधारली जाऊ शकतो का बरोबर म्हणूनच या प्रकरणाच्या मदतीने मी आपणास हे स्पष्ट करू शकलो आणि टोटल कॉस्टिंग सिस्टिममध्ये काय डिफेक्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या किंमतींचा विचार करण्यापर्यंत या दोन सिस्टिम्स कशा वेगळ्या आहेत हे आपण समजू शकता आता आम्हाला येथे इतर काही प्रश्न विचारले जातात हे इतर प्रश्न काय आहेत इतर शेअर केलेले प्रश्न आहेत इतर माहिती लक्षात घेता एबीसी दृष्टिकोन वापरुन युनिट किंमतीची आणि एकूण मार्जिनची गणना करण्याचे वेळापत्रक तयार करा आपण ते केले आहे बरोबर न आपण केलेल्या एबीसी पध्दतीनंतर आम्ही युनिट कॉस्टची आणि एकूण मार्जिनची गणना केली आहे "एबीसीच्या निकालांच्या आधारे तुम्ही MUL कडून RA ला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात कोणत्या क्रियेची शिफारस कराल " प्रोपोजल रिजेक्ट करा आम्हाला प्रोपोजल रिजेक्ट करणे आवश्यक आहे कारण MUL मुल्य म्हणजे7 5 रुपये किंमत देत आहे आमची किंमत त्यापेक्षाजास्त आहे 11 675 आहे म्हणून आम्ही त्यांना 7 5 रुपयांमध्ये विकू शकणार नाही एकतर त्यांची किंमत कमीतकमी 12 रुपयांपर्यंत वाढवावी लागेल किंवा ती आम्हाला त्यांना विकायची नाहीत म्हणून त्यांची ऑफर नाकारली पाहिजे आणि या प्रकरणातील शेवटचा मुद्दा असा आहे की एबीसीच्या अंमलबजावणीशी संबंधित फायदे आणि खर्चाची यादी करा म्हणून जेव्हा आपण या कॉस्टिंग सिस्टिमच्या फायद्यांविषयी बोलता तेव्हा आम्ही या कॉस्टिंग सिस्टिमचे फायदे शोधण्याचा प्रयत्न करतो पहिला फायदा म्हणजे ही सिस्टीम अधिक अचूक आहे या सिस्टीममुळे अधिक अचूक किंमत मोजणे शक्य होईल टोटल कॉस्टिंग सिस्टिमच्या तुलनेत हे अधिक अचूक आहे हा या सिस्टिमचा पहिला फायदा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही सिस्टीम ओव्हर कॉस्टिंगअंडर कॉस्टिंगच्या समस्या सोडविण्यास मदत करते कारण ती सर्वात जास्त इफेक्टिव्ह सिस्टिम आहे ही सर्वात युजफूल आणि ऍक्युरेट सिस्टिम आहे म्हणून ओव्हर कॉस्टिंग आणि अंडर कॉस्टिंग चे प्रॉब्लेम्स दूर केले जाऊ शकतात आणि एकदा आपण कोणत्याही ऑरगॅनिझशनमध्ये एबीसी लागू केली की आपले प्लँनिंग सुधारेल आपले ऑपरेशन्स सुधारतील आपली प्रॉफिटॅबिलिटी सुधारेल आणि आमची एकूण कस्टमर सर्विस सुधारेल तर हे आहेत काही मोठे फायदे वास्तविक मुख्य फायदे म्हणजे अचूक किंमत काढणे अचूक कॉस्टिंग आणि फर्मवरील एकंदरीत परिणाम खूप खूप चांगला आणि अतिशय पॉसिटीव्ह आहे बरोबर तर ही सिस्टिम आपण वापरली पाहिजे आणि आपण ही सिस्टिम ऑर्गनिझेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आम्हाला वास्तविक किंमतीचा फायदा घेता येईल किंवा कंपनीच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑरगॅनिझशनच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स चे योग्य मूल्य मिळेल हे केवळ मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये करणे आवश्यक असते असे नाही जर सर्व्हिस योग्यरित्या बजावल्या गेल्या तर त्या योग्य किंमतीला देखील दिल्या जाऊ शकतात तर ही सिस्टिम प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिस या दोन्ही बाबतीत देखील लागू पडू शकते मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्येही आणि सर्व्हिस ऑर्गनायझेशनमध्येही आम्ही फरक पाहिलेला आहे हा फरक कसा होतो आणि एबीसी सिस्टम किती चांगली अधिक अचूक आणि अधिक उपयुक्त आहे बरोबर ना आता आपल्याला शेवटच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की एबीसीच्या अंमलबजावणीसाठी किती खर्च करावा लागतो एबीसीच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध खर्च काय आहेत म्हणून जर आपण या कॉस्ट बद्दल बोललो तर याचा अर्थ ती खूपच महाग सिस्टिम आहे ही एक सोपी सिस्टिम नाही ती खूपच महाग सिस्टिम आहे म्हणून आम्हाला सिस्टीमचा खर्च आणि कंपन्यांना त्याची अंमलबजावणी सोपी का वाटत नाही हे शोधून काढावे लागेल प्रथम म्हणजे या कंपनीतील सिस्टिम मधील एम्प्लॉईजचा पगार किंवा जे लोक कायमस्वरूपी एम्प्लॉईज आहेत म्हणून एबीसी तयार करण्यास किंवा त्याची अंमलबजावणी करण्यास जबाबदार आहेत अशा लोकांचे पगार एकदा आपण या सिस्टमला त्या ठिकाणी आणण्याचा विचार केला की मग त्या लोकांची टीम एक कॉस्टिंग डिव्हिजन तयार करावी लागेल यासाठी कायमस्वरूपी लोकांच्या टीमला कामावर घ्यावे लागेल त्यांचे प्रशिक्षण त्यांचे रिटेन्शन आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च खूप जास्त आहे म्हणून खर्च हे एक कायम आणि मोठे शीर्षक आहे दुसरे म्हणजे कंसल्टंट्सची किंमत होय कारण प्रत्येक वेळी कंपन्यांना स्वत हून हा खर्च करणे किंवा स्वत हून फर्ममध्ये ही सिस्टिम तयार करणे शक्य होत नाही मी पूर्वीच्या वर्गात तुम्हाला सांगितले आहे की नॉनलिविंग मटेरियल किंवा नॉनलिविंग संसाधनांचा विचार केल्यास त्या त्या संसाधनांना किंवा रिसोर्सेसला खर्चाचे वाटप करणे यात अडचण नाही ते सहज केले जाऊ शकते परंतु लिविंग सोर्सेस लिविंग सोर्सेसच्या खर्चाचे वाटप करणे ही एक मोठी समस्या आहे आणि लिविंग सोर्सेस हे मानवा सारखे असतात मी तुम्हाला सांगितले आहे की उदाहरणार्थ आमच्या अकाउंट्स विभागामध्ये 10 लोक काम करत आहेत आणि ते पर्मनंट आहेत त्यांचा खर्च निश्चित आहे त्यांचे वेतन निश्चित आहे आणि आम्ही 4 प्रॉडक्ट्सचे मॅन्युफॅक्चअरिंग करीत आहोत तर हे लोक प्रॉडक्ट A प्रॉडक्ट B प्रॉडक्ट C आणि प्रॉडक्ट D यांना किती वेळ देणार आहे तो वेळ शोधणे आणि वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला किती तास लागतील ते वितरीत करणे हे सोपे काम नाही तर कॉस्ट डिव्हिजन आणि ऑर्गनायझेशन मधील एम्प्लॉयीज कंपनीत सिस्टिम इम्प्लिमेंट करण्यासाठी नेमणूक केलेल्या सल्लागारांचा खर्च तसेच येथे डेटा कलेक्शन कॉस्ट पण आहे कारण डेटा कलेक्शन हा एक वैशिष्ट्यपूर्ण जॉब आहे नॉन लिविंग रेसोर्स चा डेटा कलेक्शन व लिविंग रिसोर्स चा डेटा कलेक्शन आणि नंतर टोटल कॉस्टची गणना करणे हे अवघड काम आहे म्हणजेच आपल्याकडे टोटल रिसोर्स ची पूर्ण इन्फॉर्मशन असल्याशिवाय डेटा जमा करता येणार नाही क्वालिटी कंट्रोल कॉस्ट किती आहे प्रोडक्शन चालू ठेवण्याची कॉस्ट किती आहे सेटअप कॉस्ट किती आहे शिपिंग कॉस्ट किती आहे शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट किती आहे हे आपण शोधायला हवे मग एकूण ड्रायव्हर्सची संख्या किती आहे एकूण किती प्रॉडक्ट्स स्क्रॅपमध्ये गेली आहेत ते देखील बदलू शकतात एकूण शिपमेंटची संख्या सेटअप एकूण संख्या बदलू शकते तुमचे प्रोडक्शन रन आणि नंतर प्रत्येक ड्रायव्हरच्या कॉस्टची गणना करणे ते गुंतागुंतीचे आहे आणि हे स्थिर राहत नाही जे सतत बदलत राहते आणि नंतर एका विशीष्ट प्रॉडक्टवरून ड्रायव्हर्स चे संबंध शोधणे हे सर्वात त्रासदायक काम आहे मी तुम्हाला अकाउंट डिपार्टमेंट च्या लोकांबद्दल सांगत आहे आपण 4 प्रोदुक्ट्स मॅन्युफॅक्चर करीत आहोत 1 प्रॉडक्ट हे त्या डिपार्टमेंटमधील लोकांचा किती वेळ घेत आहे हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर एका विशिष्ट प्रॉडक्टचा वापर ड्रायव्हर्सच्या कॉस्टचा वापर एका विशिष्ट प्रोडक्टद्वारे ड्रायव्हर्सची किंमत काढणे हे खूप त्रासदायक काम आहे एकदा आपण ड्रायव्हर्सची एकूण संख्या आणि नंतर प्रत्येक ड्रायव्हरची कॉस्ट शोधून काढण्यास सक्षम असाल आणि नंतर संबंधित प्रॉडक्ट द्वारे वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करून आपण इनडायरेक्ट कॉस्ट शोधू शकता त्या प्रॉडक्टच्या त्या कॉस्टशीटमध्ये त्या विशिष्ट प्रॉडक्टच्या डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट मटेरियलच्या टक्केवारीनुसार ओव्हरहेड्सचे वाटप करण्याची समस्या दूर केली जाईल एकदा आपण त्या सिस्टमला ती इनडायरेक्ट कॉस्ट वाटप करण्यास सक्षम केले म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण डेटा आपल्याकडे आहे आणि त्या डेटाचा वापर टोटल कॉस्टची गणना करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि त्यानंतर जेव्हा आपण एबीसी सिस्टमची अंमलबजावणी करात असाल तेव्हा सर्वात कठीण किंवा आपण ज्या एबीसी सिस्टम तयार करणे ही सर्वात महाग गोष्ट असू शकते त्याशिवाय आपण तयार करीत असलेली एबीसी कॉस्टिंग सिस्टम केवळ इंटरनल कंट्रोल साठीच आहे शेवटी एक्सटर्नल रिपोर्टसाठी आपल्याला एक वेगळा विभाग तयार करावा लागेल जो प्रोडक्ट प्रमाणे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट किंवा एकत्रित प्रॉफिट आणि लॉस अकाऊन्ट आणि बॅलेन्स शीट तयार करेल तर तुम्हाला दोन वेगवेगळे कॉस्टिंग डिव्हिजन तयार करावे लागतील एक म्हणजे इंटर्नल कॉस्टिंग डिव्हिजन जर हे एक साधारण उत्पादन खर्च कॉस्टिंग डिव्हिजन अगदी सोपे असेल तर ते एक सोपे काम असेल परंतु जेव्हा एबीसीचा वापर करायचा असेल तेव्हा अंतर्गत लोक कार्यरत आहेत कन्स्लटंटन्ट कार्यरत आहेत रेग्युलर सुधारणा केल्या जात आहेत डेटा कलेक्शन केले जात आहे आणि नॉर्मल सिस्टमपेक्षा किंमत जास्त आहे तर इंटर्नल सिस्टिम वेगळ्या असतील एक्सटर्नल रिपोर्टींग विभाग वेगवेगळे असतील म्हणून आपल्याला दोन कॉस्ट स्ट्रक्चर तयार करावे लागतील आणि हे काही वेळा खूप अवघड असते आणि शेवटची मुख्य अडचण म्हणजे ही सिस्टिम चालू ठेवणे आणि त्याबद्दलचा संपर्क ठेवणे ही सिस्टिम कर्मचार्यांना जेव्हा म्हणजे जुन्या कर्मचार्यांच्या बदली झाल्यावर नवीन कर्मचारी ऑर्गनायझेशनमध्ये सामील होतात नवीन एम्प्लॉयीज कडून कॉस्टिंग डिपार्टमें मधील संपूर्ण एबीसी प्रणाली समजून घेणे ही कधीकधी समस्या बनते त्या माहितीची देखभाल करणे आणि त्या सिस्टिमची देखभाल करणे हे पुन्हा एक आव्हानात्मक काम असते परंतु याचा अर्थ असा आहे की या सर्व मर्यादा या सर्व किंमती आपण बाजूला ठेवल्यास एकूण फायदे खूपच जास्त आहेत आणि आपण प्रोडक्टला अचूक खर्च देण्यास सक्षम असल्यास आपण त्या प्रोडक्ट्सला अचूक किंमत देण्यास सक्षम होऊ तर ओव्हरकॉस्टिंग आणि अंडरकॉस्टिंगची समस्या दूर होईल आणि आम्हाला जे काही कॉस्ट फिक्स करायची आहे ती ऍक्चुअल कॉस्ट असेल ऍक्चुअल कॉस्टच्या आधारावर योग्य प्रॉफिट आणि योग्य प्रॉफिटॅबिलिटीची गणना केली जाऊ शकते तर नंबर 1 आम्ही पाहिले आहे की एबीसी कन्सेप्ट काय आहे नंबर 2 म्हणजे एबीसीच्या अंडरकॉस्टची गणना कशी करावी एबीसी अंतर्गत पर युनिट कॉस्ट आणि ही टोटल कॉस्टिंग सिस्टिमपेक्षा कशी वेगळे आहे मग आम्ही पाहिले आहे की एबीसी सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचे फायदे काय आहेत आणि या सिस्टिमशी संबंधित खर्च आणि अडचणी काय आहेत म्हणजेच आपण समजू शकता की जर आपण ही सिस्टिम करण्यास सक्षम असाल तर आपण बर्याच समस्या सोडवू शकू आणि ऑर्गनायझेशनचा खरा नफा शोधू शकू म्हणून आम्ही टोटल किंवा ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम मधून ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिममध्ये बदलले पाहिजे त्याचे फायदे किंवा या प्रणालीचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत परंतु हे अतिशय गुंतागुंतीचे असल्याने भारतातील अनेक कंपन्या या सिस्टिमची अंमलबजावणी करण्यास सक्षम नाहीत कारण या सिस्टिमचे आकलन अंमलबजावणी आणि देखभाल ही काहीशी अवघड आणि महागडी आहे तर हे येथे उपलब्ध मर्यादित वेळेमुळे मला फक्त एकाच समस्येवर चर्चा करायची आहे परंतु बरीच पुस्तके बरेच स्त्रोत आहेत मी तुम्हाला सी हॉर्न ग्रीन यांचे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे पुस्तक सुचविले आहे त्यांनी या संकल्पनेवर ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टिमवर अगदी स्पष्टपणे चर्चा केली आहे आपण त्या पुस्तकाचा किंवा इतर कोणत्याही पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता किंवा आपण एबीसी म्हणजे काय हे नेटवर शोधू शकता आपण नेटवर काही समस्या शोधू शकता जसे की एबीसी म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड सिस्टिम कशी लागू केली जाऊ शकते या सिस्टिममध्ये कॉस्ट कसा मोजला जाऊ शकतो आणि टोटल कॉस्टिंग सिस्टिम पेक्षा हे कसे वेगळे आहे पण मुख्यतः मी तुम्हाला कोर्स प्लॅन मध्ये जे पुस्तक दिले आहे ते म्हणजे सीटी हॉर्न ग्रीन आणि स्ट्रेटटन यांनी पीअरसन पब्लिकेशनद्वारे केलेले मॅनेजमेंट अकाउंटिंग त्याचा संदर्भ घेतल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि एबीसीबद्दल शिकण्याची समस्या दूर होईल तर हे सर्व ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमबद्दल आहे आता मी येथे थांबेन आणि पुढच्या वर्गात किंवा पुढील 3 किंवा 4 वर्गांमध्ये आपण दुसर्या संकल्पानेबद्दल शिकणार आहोत ही या विषयातील शेवटची संकल्पना आहे मॅनेजमेन्ट कंट्रोल सिस्टिम किंवा एमसीएस सिस्टिम कशी लागू केली जाऊ शकते मॅनेजमेंट कंट्रोलची अंमलबजावणी करण्याचे विविध टूल्स कोणते आहेत आणि मॅनेजमेन्ट कंट्रोल सिस्टिम एकंदरीत ओर्गानिझेशनल उद्दिष्टे अत्यंत कार्यक्षमरित्या आणि उत्तम प्रकारे साध्य करण्यात कशी मदत करते खूप खूप धन्यवाद